तर हे देण्यात आले आहे की 100 KVA 442 220 व्होल्ट सिंगल फेज 50 हर्ट्ज कोर प्रकारच्या ट्रान्सफॉर्मर ची क्षमता 98 5 ची कार्यक्षमता आहे जेव्हा 0 8 शक्ती घटक वर पूर्ण भार पुरवितो तेव्हा तसेच एकक शक्ती घटकांवर अर्धा भार पुरवठा केल्याचे विश्लेषण करताना 99 ची कार्यक्षमता येते आयन लॉस आणि कॉपर लॉस संपूर्ण भाराने शोधा तर ही समस्या आहे तर आता मी आयर्न लॉस W i आणि संपूर्ण भार कॉपर लॉस W c पूर्ण भार म्हणजे X 1 याचा अर्थ असा आहे की समजा x KVA पूर्ण भारा नुसार अशाप्रकारे जर असे लिहिले तर समजा ट्रान्सफॉर्मर ला काही KVA रेट केले गेले आहे ज्यावर ते कार्यरत आहे तर या गोष्टीचे गुणोत्तर x भारक घटक म्हणा तर जर हे KVA KVA fl असेल तर x 1 तर म्हणूनच येथे येथे लिहिले आहे x 1 तर म्हणूनच हे जाणून घ्या की ही सूत्रांची कार्यक्षमता 98 5 आहे 985 हे 100 KVA ट्रान्सफॉर्मर आहे तर 100 जे 1000 0 8 शक्ती घटक आणि x 1 आहे म्हणून ते येथे दर्शविले जात नाही परंतु 1 ने गुणाकार केले आहे ते समान मूल्याद्वारे विभाजित केले गेले आहेत आयन लॉस कॉपर लॉस Wi W c नंतर हे सुलभ केले तर ते 0 85 W i 0 985 W c 1200 इतके मिळते हे समीकरण १ आहे आता जेव्हा एकक शक्ती घटकासह दिलेल्या अर्ध्या भाराचे आउटपुट म्हणजे अर्ध भार म्हणजेच्या KVA2 एकक शक्ती घटक हा एक युनिटी पॉवर फॅक्टर आहे 100 KVA ट्रान्सफॉर्मर अर्धा म्हणून अर्धा 100 1000 1 लोड करा जेणेकरून 50 10 हा 3 वॅट वर उर्जेवर असेल म्हणून त्यावेळी कार्यक्षमता 99 होती तर 0 99 नंतर 50 10 उर्जा 50 10 ने भागाकार उर्जा 3 Wi आणि कॉपर लॉस अर्ध्या २ सह कारण हे माहित आहे की कॉपर लॉस x2 W c आणि x अर्धा भार आहे म्हणून x अर्धा तर अर्धा 2 W c 2475 W c 500 जे 2 आहे समीकरण 2 आहे तर समीकरण 1 आणि 2 सोडवत W i 267 3 वॅट आणि Wc 950 9 मिळवा तर हे आयन लॉस आहे आणि हे कॉपर लॉस आहे हे उत्तर आहे येथे हे सोडवण्याबरोबर मी डबल डॅश करतो की हे उदाहरण नाही हा एक अभ्यास आहे ट्रान्सफॉर्मर च्या व्होल्टेज रेग्युलेशन ची गणना करावी लागेल ज्यामध्ये तांबे कमी झाल्यामुळे आउटपुट च्या 2 आणि रिअॅक्टन्स ड्रॉप 5 कमी होईल जेव्हा पॉवर फॅक्टर 0 8 मागे असेल आणि 0 8 लीडिंग असेल रेग्युलेशन फॉर्म्युला वापरुन त्यानुसार हे उत्तर मिळत नाही परंतु त्याचे निराकरण केले जाते आता पुढील उदाहरण 13 आहे येथे सिंगल फेज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर चे वाइंडिंग प्रमाण 3 आहे तो k 3 आहे प्राथमिक वाइंडिंग प्रतिकार आणि प्रतिक्रिया 1 2 Ω आणि 6 Ω आहेत आणि त्या अनुक्रमे 0 05 Ω आणि 0 03 Ω वर दुय्यम वाइंडिंग साठी आहेत जर उच्च व्होल्टेज विन्डिंग कमी 230 व्होल्ट ने कमी व्होल्टेज विन्डिंग सह पुरविला गेला तर कमी व्होल्टेज विन्डिंग मध्ये ट्रान्सफॉर्मर आणि उर्जा घटकमध्ये कॉपर लॉस होणे चालू होईल हे दिले जाते की उच्च व्होल्टेज विन्डिंग 230 व्होल्टवर पुरविले जाते कमी व्होल्टेज विन्डिंग शॉर्ट सर्किट आहे कमी व्होल्टेज विन्डिंग मधील विद्युत् प्रवाह ट्रान्सफॉर्मर मधील कॉपर लॉस होणे आणि उर्जा घटक शोधणे आवश्यक आहे ओपन सर्किट चाचणी आणि शॉर्ट सर्किट चा अभ्यास आधीच केला आहे तर या प्रकरणात ट्रान्स रेश्यो K 3 उच्च व्होल्टेज बाजू ही प्राथमिक आहे कमी व्होल्टेज बाजू आहे ज्यास दुय्यम परिभाषित केले आहे येथे कर्सर दिसत आहे तर R 1 हा 1 2 Ω x 1 6 Ω आहे R 2 0 0 Ω X2 आहे X2 0 05 Ω आहे X2 हे दुरुस्त केले आहे 03 Ω आहे तर येथे हे या बिंदूला आहे येथे फक्त 0 3 नाही 03 Ω आहे आता या प्रकरणात म्हणून उच्च व्होल्टेज बाजूला गृहीत धरले Re 1 समान आहे Re 1 R 1 K 2 R 2 ते उच्च व्होल्टेज बाजूला संदर्भित आहे आता पाहिले तर R 1 1 0 65 Ω आणि हे एक Xe 1 x 1 K2 2 X2 सह 6 32 आहे हे प्रत्यक्षात 0 03 आहे तर सर्व दुरुस्त्या केल्या आहेत तर 6 27 Ω आहे तर प्रतिरोध root over Re12 Xe12 तर ते प्रत्यक्षात 6 48Ω होत आहे तर आता उच्च व्होल्टेज विंडिंग सर्किट मधील करंट आहे कमी व्होल्टेज विंडिंग शॉर्टसर्किट आहे म्हणजे शॉर्ट सर्किट करंट ISC VSC Ze 1 याला 230V दिले गेले असून ते 6 48 ने विभाजित केले आहे तर ते प्रत्यक्षात 35 47 अँपिअर आहे मी I 0 दुर्लक्ष करीत आहे तर I 0 कडे दुर्लक्ष केल्यास ट्रान्सफॉर्मर मधून I 1 I2 डॅश समान प्रवाह 35 47 अँपिअर पाहिले आहे आता कमी व्होल्टेज वाइंडिंग मध्ये प्रवाह करणे हे परिवर्तन अनुपात आहे I2 K I2 डॅश I2 तर K आहे 3 तर ते 106 4 अँपिअर बनू शकेल तर आता W S C I 12 Re1 बरोबर पाहिले तर तांब्याचा संपूर्ण कॉपर लॉस समजेल तर हे येत आहे 2076 वॅट आणि येथेच VSC ISC cos 𝚽sc WSC दुसर्या गोष्टी म्हणतात म्हणजे Vi cos W समान संबंध आहे तर V 230 व्होल्ट आहे कॉस 2076 शोधण्यासाठी प्रवाह35 तर ते प्रत्यक्षात 0 254 ऊर्जा घटकावर येत आहे ही खूप सोपी गोष्ट आहे फक्त गोष्ट अशी आहे की जर कमी व्होल्टेज विंडिंग मध्ये विद्युत् प्रवाह दिसत असेल तर ते प्रत्यक्षात 106 4 अँपिअर पेक्षा जास्त आहे तर 'अडचणी' वर नजर टाकल्यास एकल फेस स्टेप डाउन रोहित्रा च्या समस्येवर नजर टाकल्यास ही दिलेली प्राथमिक वाइंडिंग प्रतिकार आणि प्रतिक्रिया दिली आहे आणि जर उच्च व्होल्टेज वाइंडिंग 230 व्होल्ट वर पुरविला गेला असेल तर कमी व्होल्टेज वाइंडिंग सह कमी सर्किट कमी विद्युतदाब चालू असेल तर कमी व्होल्टेज वाइंडिंग मध्ये विद्युत प्रवाह पहा या हेतुपुरस्सर मी ही समस्या घेतली आहे प्रवाह 106 एम्पीयर येतो तर प्रयोगशाळेत प्रवाह मूल्य मोजण्यासाठी ते मीटर नसू शकतात तर परंतु हे हेतुपरस्पर पण तसे केले तर त्यानंतर एक सिंगल फेज 3 KVA ट्रान्सफॉर्मर आहे 230 115 व्होल्ट 50 हर्ट्ज ट्रान्सफॉर्मर मध्ये पुढील स्थिर पदे R 1 दिले X दिले जाते R 2 X देखील दिले आहे आणि R C कोल लॉस चा घटक प्रतिकार दिला जातो आणि चुंबकीय घटक प्रतिक्रिया दिली जाते सर्व काही दिले आहे जेव्हा ट्रान्सफॉर्मर ओपन सर्किट चाचणीसाठी जोडले केले जाते तेव्हा शॉर्ट सर्किट चाचण्या करता तेव्हा उपकरणाचे वाचन काय असेल दोन्ही चाचण्यांमध्ये पुरवठा उच्च व्होल्टेज बाजूस दिला जातो पुरवठा दोन्ही बाबतीत उच्च व्होल्टेज बाजूला दिला जातो ओपन सर्किट चाचणी V1 230 व्होल्ट K ट्रान्स रेश्यो 230 किंवा व्होल्टेज रेश्यो २ 150 २ तर या सर्व अडचणी थेट सुटू शकतात जसे सिंगल फेज सर्किट मध्ये आहे तर I c V1 R c तर 0 383 अँपिअर सर्किट च्या जवळ नाही कारण ते समजण्यासारखे आहे आणि I m 1 X m 15 अँपिअर I 0 रूट IC 2 I m 2 212 अँपिअर आहे आता म्हणून उपकरणाचे वाचन व्होल्ट मीटर रीडिंग 230 व्होल्ट एम्मेटर रीडिंग 2 अँपिअर आणि वॅटमीटर मीटर वाचन 88 watt आहे आता शॉर्ट सर्किट चाचणी येथे K 2 तर Re1 R 1 K2 R 2 तर सर्व गोष्टी मोजा म्हणजे 0 66 V मिळवा आणि येथे हे Xe 1 X 1 k2 X2 मिळवा 0 8 सह आता Z e1ची गणना करा 1 037 Ω मिळवा उच्च व्होल्टेज वाइंडिंग मध्ये पूर्ण लोड प्रवाह हे 3 KVA ट्रान्सफॉर्मर म्हणून I 1 3 1000 मिमी 230 13 04 अँपिअर आता VSC अंतर्गत शॉर्ट सर्किट कंडिशन व्होल्टेज I 1 Z e1 आहे ज्यात ते 13 आहे उच्च व्होल्ट कारण शॉर्ट सर्किट चाचणीसाठी खूप कमी व्होल्टेज आवश्यक आहे 5 व्होल्ट सह VSC तर आणि WSC शॉर्ट सर्किट स्थितीत कॉपर लॉस I 12 Re 1 112 वॅट येत आहे तर म्हणून उपकरणाचे वाचन हे व्होल्टमीटर वाचन म्हणजे 13 5 व्होल्ट एम्मेटर वाचन 13 अँपिअर आणि वॅट मीटर वाचन 112 वॅट आहे तर मला वाटणारी या ट्रान्सफॉर्मर साठी ही शेवटची समस्या आहे हे एक ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे आता या अगदी सोप्या गोष्टी आहेत 3 KVA सिंगल फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर वर 11 5 KVA करताना 2 विंडिंग ट्रान्सफॉर्मर चे रेट आउटपुट 100 KVA आहे आता जर ट्रान्सफॉर्मर च्या दोन विंडिंग्ज मालिकेत जोडल्या गेल्या तर ऑटो ट्रान्सफॉर्मर च्या व्होल्टेज शक्यतेचे प्रमाण आणि आउटपुट शोधू शकू तर ही समस्या आहे तर हे कसे करावे हे कसे शक्य आहे की दोन जोडण्या शक्य आहेत येथे ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे हा A आहे हा भाग B आहे आणि येथे काही भाग C आहे या प्रकारच्या प्रवाहाच्या I1 दिशेच्या आधी प्रमाणेच वरची दिशा I2 I 1 आहे आणि प्रवाह आहे याला I2 म्हणा भाग BC म्हणून जर ते 11500 व्होल्ट असेल तर हे माझे X2 आहे येथे BC भाग आहे या कर्सर बिंदूकडे पहा BC B ते तसे आहे तर ते 2300 व्होल्ट X2 आहे आणि AC ते A ते C 11500 व्होल्ट आहे कोणत्याही ट्रान्सफॉर्मर ला ते करा तर BC 11500 इतक्या व्होल्ट मध्ये आहे आणि AC ने 2300 व्होल्ट घेतला आहे आता आणखी 1 नमुना म्हणजे BC 11500 व्होल्ट त्या बाबतीत हे X2 आहे ही 1 संभाव्य जोडणी आहे दुसरा AC 2300 व्होल्ट घेऊ शकतो दुसरा BC 2300 व्होल्ट आणि AC 11500 व्होल्ट चा असू शकतो फक्त मी फक्त ज्या 2 जोडण्यांची शक्यता आहे ते पाहतो तर आता समजा पहिल्या प्रकरणात या संबंधात जिथे X2 11500 जे प्रथम प्रकरण आहे याचा अर्थ असा आहे की येथे हे एक आहे BC 11500 म्हणजे X2 2 आणि AC 2300 व्होल्ट तर आता या प्रकरणात 11500 व्होल्ट म्हणून V1 ते जोडा म्हणजे A ते B पर्यंत जोडा तर या प्रकरणात ते 11500 2300 1300 13800 व्होल्ट सह असेल आता म्हणून व्होल्टेज गुणोत्तर K 1380011500 138115 असेल आणि ज्याला ट्रान्सफॉर्मर रेटिंग म्हणतात त्याचे रेटिंग 100 KVA आहे म्हणून ते दिले गेले आहे I2 I 1 X2 100 1000 कारण KVR ते व्होल्ट अँपिअर मध्ये रूपांतरित करीत आहेत म्हणून I2 I 1 सह 8 7 अँपिअर मिळेल पुन्हा V1 V2 I 1 पुन्हा 100 1000 तर ज्यामधून I 1 43 5अँपिअर मिळेल जे काही केले त्या ऑटो ट्रान्सफॉर्मर चा सिद्धांत फक्त पहा तर म्हणून आता या समीकरणातून येथून I2 8 7 मिळवू शकता समीकरण 8 I 1 43 5 मिळाले तर I2 8 7 I 1 म्हणून हे 52 7 अँपिअर आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर चे KVA रेटिंग V1 I 1 द्वारे दिले गेले आहे म्हणून हे सर्व मूल्य अशी ठेवा की सहाशे KVA मिळतील तर हे 13800 43 5 आहे हे 13800 आहे हे 43 5 चे 1000 सह विभाजन आहे जर 600 KVA किंवा X2 I मिळवल्यास 11500 52 71000 केले तर इथेसुद्धा 600 केव्हीए द्या आता त्याचप्रमाणे ऑटो ट्रान्सफॉर्मर च्या घनफळला 1 1 K डॅश ट्रान्सफॉर्मर विंडिंग चे घनफळ माहित आहे परंतु K डॅश V1 X2 ते 138115आहे म्हणून कदाचित ऑटो ट्रान्सफॉर्मर चे घनफळ हे साधारणतः 1 115 138 2 विंडिंग ट्रान्सफॉर्मर चा घनफळा इतके असते म्हणूनच ऑटो ट्रान्सफॉर्मर घनफळ 2 विंडिंग सह 0 17 असते तेव्हा तेच एक उत्तर आहे तर या एकाच फॅज ट्रान्सफॉर्मर चा समारोप झाला गोष्टी अगदी सोप्या आहेत ओपन सर्किट टेस्ट शॉर्ट सर्किट टेस्ट नंतर 2 विंडिंग ट्रान्सफॉर्मर आणि ऑटोट्रान्सफॉर्मर आणि समकक्ष मंडल आणि ट्रान्सफॉर्मेशन आणि कार्यक्षमता तसेच संपूर्ण दिवसाची कार्यक्षमता आणि व्होल्टेज नियमन च्यावर लक्ष केंद्रित करणे एकल ऊर्जा घटक पिछाडीवर उर्जा घटक आणि प्रमुख शक्ती घटक हेही पाहिले आहे तर म्हणजे ट्रान्सफॉर्मर ही गोष्ट अगदी सोपी आहे तर नंतर याचा प्रारंभ करू म्हणजे 3 फेज इंडक्शन मशीन अगदी पहिल्या वर्षाच्या पातळीवरच याचा अर्थ असा आहे तर हा फक्त एक मूलभूत भाग आहे तर म्हणून 3 फेज इंडक्शन मोटर ला प्रारंभ करू म्हणूनच मूलभूत स्तरावर जे काही न शिकलेले असेल तेच हेच आहे आणि ते कसे आहे ते पहा आणि हे करण्यापूर्वी 3 फेज इंडक्शन मोटर पाहू मी सुरुवातीलाच सांगतो की जेव्हा जेव्हा विद्यालयामध्ये याचा अभ्यास केला जाईल तेव्हा प्रयोगशाळा पहा की ओपन इंडक्शन मशीन वाउंड च्या रोटर इंडक्शन मशीन तसेच स्क्विरल केज इंडक्शन मोटर दोन्ही वाउंड च्या रोटर तसेच स्क्विरल केजला इंडक्शन मोटर ही उघड्या गोष्टी दिसतात आपण हा स्टेटर भाग पाहतो ते रोटर भाग म्हणतात कारण येथून आकृतीसह कदाचित दृश्याला कल्पनाशक्तीच्या आधारे किंचित माहित असू शकते परंतु प्रयोगशाळेत निश्चितपणे स्टॅटर ओपन ओपन रोटर स्वतंत्रपणे असावा जे डोळ्यापाहू शकतात की हे नक्की काय आहे तर सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर सह ही गोष्ट आहे तर आशा आहे की त्या इंडक्शन मशीन चे मूलभूत तत्त्व ज्यामुळे कोणतीही समस्या उद्भवणार नाही सर्व गोष्टी कठीण नसतात परंतु पहिल्या वर्षाच्या पातळीवर फक्त मूळ उद्देश असतो तर 3 फेज इंडक्शन मोटर्स ही उद्योगात सर्वात जास्त वापरत येणारी मोटर आहे तेही साध्या कमी किंमतीत देखरेखीसाठी सुलभ आहेत मला असे म्हणायचे आहे की उद्योगातील शोधातील सर्व उद्योग हे इंडक्शन मोटर्स वर आधारित आहेत कारण त्याशिवाय उद्योगात काहीही काम होणार नाही औद्योगिक मोटर्स सर्व उद्योगात आहेत मूलत निरंतर वेग आहे कधीकधी स्थिर वेग म्हणजे कधीकधी एकसमान वेग असेल तर कधीकधी येथे सतत स्थिर वेग असतो तर 3 फेज इंडक्शन मोटर चे 2 मुख्य भाग आहेत 1 हा स्टेशनरी भाग आहे ज्याला स्टेटर म्हणतात दुसरा भाग फिरत असलेला भाग किंवा फिरणारा भाग आहे त्याला रोटर म्हणा तर रोटर प्रत्यक्षात स्टेटर पासून थोड्याशा हवेने 0 4 मिलिमीटर ते 4 मिलीमीटर पर्यंत विभक्त झाला आहे जो मोटर च्या सामर्थ्यावर अवलंबून असतो तर तेथे स्टेटर आणि रोटर दरम्यान एक अंतर आहे आणि ते अंतराळ अंतर आहे म्हणून नंतर पहा स्टेटर मधून किंवा हवेच्या अंतरा द्वारे रोटर मध्ये शक्ती प्रसारित होते तर आता स्टॅटर मध्ये स्टील च्या फ्रेम चा समावेश आहे ज्यामध्ये स्टॅक लॅमिनेशन च्या वरील पोकळ दंडगोलाकार रॉड ला जोडलेले आहे मी हे छायाचित्र एका पुस्तकातून घेतले आहे आणि हे एक छायाचित्र फार कमी काळ दिसत आहे कारण ही छायाचित्र आणि ही टर्मिनल बाहेर काढली आहेत तर हा प्रत्यक्षात स्टील चा भाग आहे आणि त्या आत स्टील चे लॅमिनेटेड आहे आणि जेव्हा आत जातो तेव्हा स्लॉट्स असतात जेथे 3 फेज विंडिंग असतात मी सांगितले की प्रयोगशाळेत स्टेटर कसे आहे किंवा रोटर मध्ये काय आहे ते पाहणे योग्य आहे त्याचप्रमाणे वीज प्रकल्पसाठी एक्सर जनित्र वापरा या एक्सर जनित्र च्या रचनेला काय म्हणतात हे मी तेथे पाहिले तर दुरुस्ती किंवा एखादी गोष्ट इतकी सुंदर दिसते हे वीज प्रकल्पमधील प्रथम एक्सर जनित्र आहे परंतु तरीही लहान आकाराचा इंडक्शन मोटर आहे एक्सर जनित्र मध्ये बराच लांब रोटर असू शकतो कोणत्याही प्रकारे म्हणून हे विंडिंग ते कसे आहे हे या सर्व गोष्टी आहेत फक्त हेच मी सुचवितो की कोणत्या प्रयोगशाळेला भेट द्या मशीन स्टेटर आहे जेव्हा मशीन खुले आहे तेव्हा निश्चितपणे काही मशीन उघडले आहे त्याची रचना पहा तर जरी स्टेटर मध्ये स्टील फ्रेम असते मी सांगितले की एकत्र बांधलेल्या लॅमिनेशन्स पासून बनलेला पोकळ दंडगोलाकार आहे तो येथे आहे आणि हा स्टील चा भाग आहे तर लॅमिनेशन च्या अंतर्गत परिघाला केलेल्या समान रीतीने अंतरावरील स्टेटर विंडिंग साठी जागा प्रदान करतात तर स्टेटर विंडिंग्स येथे आहेत म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो फक्त ही गोष्ट पाहण्यासाठी प्रयोगशाळेत पहा आणि हे जे काही आहे ते सांगण्यापूर्वी हे 3 फेज स्टेटर आहे हे ट्रान्सफॉर्मर मध्ये माहित आहे की फ्लक्स चा काळ बदलत होता फरक म्हणजे स्थिर उपकरणाचे रूपांतर होत ते एक फिरणारे उपकरणामध्ये होते आहे परंतु ट्रान्सफॉर्मर च्या बाबतीत प्रवाह वेगवेगळा होता या प्रकरणात स्टेटर मध्ये 3 फेजिंग ने वीजपुरवठा केला तर 3 टप्प्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला आहे म्हणून 3 फेज विंडिंग्ज आहेत तर हे एक 3 फेज तयार करते ज्याला फिरणारे चुंबकीय क्षेत्र म्हणतात परंतु रोटर येथे नाही प्रवाहासह रोटर स्वतंत्रपणे फिरतो आहे म्हणूनच 3 फेज चुंबकीय क्षेत्र तयार होताच कारण जर गळतीचा प्रतिकार आणि ट्रान्सफॉर्मर सारख्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष केले तर प्रत्येक जागेत स्टेटर विंडिंग मध्ये व्होल्टेज देखील प्रेरित होईल तर हे 3 फेज प्रेरण मोटर चे स्टार्टर आहे तर यात रोटर ठोक्या च्या लॅमिनेशन देखील बनलेला आहे या रोटर वाइंडिंग करता जागा उपलब्ध करुन देण्यासाठी रोटर स्लॉट्स ची मालिका तयार करण्यासाठी काळजीपूर्वक बनवले आहेत तर इथेही मी एका पुस्तकातून हे घेतले आहे छायाचित्रांमुळे हे काळा रंग दिसते तर ही प्रत्यक्षात स्क्विरेल केज मोटर आहे तर हा स्क्वेरिल केज रोटर आहे आणि येथे जे काही प्रकारचे बार दिसत आहेत ते स्क्वेरिल केज रोटर आहे स्लॉट आहेत आणि प्रत्यक्षात बार लावलेले आहेत आणि या रोटर चा शेवट तांबेद्वारे जोडलेला आहे तर दोन्ही बाजू म्हणजे एकत्र ठोकल्याआणि जोडल्या आहे की ते शॉर्ट सर्किट तयार होत आहे मग नंतर हा स्क्विररेल केज रोटर आहे मी सुचवितो की प्रयोगशाळेत ओपन इंडक्शन मशीन पहा निश्चितपणे तेथेच असावे तेथे अशा प्रकारे चांगले दिसून समजू शकते तर दोन प्रकारचे रोटर विंडिंग वापरा एक म्हणजे इन्सुलेटेड वायर ने बनविलेले पारंपारिक 3 फेज विंडिंग जे वाऊंड रोटर च्या इंडक्शन मोटर मध्ये आहे ते आकृतीद्वारे दर्शविले जाते दुसरे म्हणजे स्क्वेरिल केज विंडिंग म्हणजेच स्क्वेरिल केज इंडक्शन मोटर मध्ये असणारे तर शेवटी दोन्ही गोष्टींचे कार्य तत्त्व समान आहे अंतिम कार्य तत्त्व समान आहे परंतु स्लीपिंग च्या सहाय्याने वाऊंड रोटर च्या बाबतीत कसे असेल नंतर मी मंडल आकृत्यासह दाखवीन की प्रतिकार कसा जोडला जाऊ शकतो आणि नंतर शेवटी जेव्हा हळूहळू आणि हळूहळू प्रतिकार कमी केला जातो आणि या सर्व गोष्टी एकत्र शॉर्ट सर्किट असतात तर रोटर प्रत्यक्षात इंडक्शन मशीन रोटर साठी शॉर्ट सर्किट केले जातात हे एक स्वत च सुरु होणे आहे तर कसे म्हणून एक स्क्विरेल केज रोटर हा बेअर तांबे बार पासून बनलेला आहे तेथे आकृतीमध्ये बार दर्शविला होता जे रोटर पेक्षा थोडे मोठे होते ते स्लॉट आहे मी सुचवितो की कॉलेज मध्ये ओपन मशीन आहे नंतर सहज समजून घ्या उलट टोकांना दोन तांबेच्या शेवटच्या रिंगने जोडले जाते जेणेकरून सर्व बार एकत्र एकत्रित केले जातील हा एक शॉर्ट सर्किट आहे संपूर्ण बांधकाम बार आणि अंतिम रिंग ही स्क्विरेल केज सारखे आहे ज्यातून हे नाव पुढे आले आहे नंतर हे पहा लहान आणि मध्यम आकाराच्या मोटर्स मध्ये बार आणि अंतिम रिंग डाई कास्ट अॅल्युमिनियम पासून बनविलेले असतात ज्याला अविभाज्य ब्लॉक म्हणतात आता आणि वाऊंड रोटर केस सह नंतर सर्किट आकृतीमध्ये स्टेटर वरील समान प्रमाणे 3 फेज विंडिंग आहे वाइंडिंग स्लॉट मध्ये एकसारखेपणाने वितरित केले जाते आणि सहसा सुरुवातीस जोडलेले असते टर्मिनल 3 स्लीपिंग शी जोडलेले आहेत जे रोटर द्वारे चालू होतात त्या सर्किट आकृती मी नंतर दर्शवितो तर फिरणारी स्लिप रिंग आणि संबंधित ब्रश आपल्याला रोटर विंडिंग द्वारे मालिकेत बाह्य प्रतिकार जोडण्यास सक्षम करते तर हे बाह्य प्रतिरोधक आहेत प्रत्यक्षात सुरुवातीच्या काळात वापरल्या जाणाऱ्या व सामान्य चालू स्थितीत तीन ब्रश शॉर्ट सर्किट असतात सामान्य चालू स्थितीत 3 ब्रशेस शॉर्ट सर्किट केले जातात तर विशेषत दुसर्या किंवा तृतीय वर्षात इंडक्शन मशीन चा अभ्यासात कधी प्रयोग कराल त्यावेळी वाऊंड रोटर मशीन ला नक्कीच पहा म्हणून त्यावेळी प्रयोगशाळेच्या प्रयोगासह हे पहायला मिळते परंतु पहिल्या वर्षात तो प्रयोग केला की नाही याची मला खात्री नाही तर परंतु या गोष्टी आहेत परंतु शुद्ध विद्युत अभियंता असल्यास नंतर निश्चितपणे दुसर्या वर्षाच्या किंवा तृतीय वर्षाच्या इलेक्ट्रिकल मशीन प्रयोगशाळेत पहा